तर इथे तो प्रश्न येतो कि आपण कोणत्या सोल्युशनचा फॉर्म घ्यायचा आणि का तर मी ते असे लिहिले होते आणि आत्ता पर्यन्त आपण कोणतीच boundary कंडिशन्डस विचारत घेतली नाही या समस्यांसाठी boundary कंडिशन्डस काय आहेत बोर्डवर लिहिलेले बाजूला ठेवा माझ्याकडे मुळाला ला बसलेला एक पॉईंट स्त्रोत आहे आणि तो फील्डचे विवरण करतोय या समस्यासाठी boundary कंडिशन्डस काय आहे जशी ती फील्ड दुर जात आहे म्हणजे जस मी दुर जात आहे हि फील्ड शून्यकडे गेली पाहिजे आता जेव्हा मी J0 आणि K0 कडे बघतो हे मी तुम्हाला आधी दाखवले आहे मी जर J0 आणि K0 चे लिनिअर कॉम्बिनेशन घेतले ते दोघे x च्या मोठ्या value ला झिरो होतील का हो वैयक्तिकरित्या प्रत्तेकी दोघांची माहिती तर असे दिसते कि H01 आणि H02 हे दोघे कमीत कमी asymptomatic मर्यादांना समाधानी आहे ते पुरेसे नाही अजून दुसरी कोणती माहिती आहे का जी मी physically इथे लावू शकतो ते physics मधून येईल गणितापासून नाही तर बघा मी इथे मूळला ला आहे आणि ती एक वेव समीकरण आहे तर काही प्रमाणात इथून वेव बाहेर जाणार आहे आणि इथेच मी माझे इम्पल्स लावले आहे तर मी तुम्हाला एक हिंट देतो इथे संपूर्णतः मी गृहीत धरलेली वेळेची परंपरा काय आहे तर तुम्ही आठवा एकदम सुरवातीला तिथे मॅक्सवेल्स समीकरण होते तिथे ddt होते आणि मी टाईम हार्मोनिक केस विचारात घेतली होती मी हे ठेवतो तर त्या वेळेला डेरीवेटीव्हने मला म्हणजे दिले होते आणि दुसऱ्या वेळेस पण माझी वेळ परंपरा हि होती ठीक आहे तर ते तुम्हाला काही सांगतात का तर तुम्हाला हिंट देण्यासाठी आपण हे बघू कि मी जेव्हा मोठ्या x ने इम्पल्सच्या ठिकाणावरून किंवा पॉईंट स्रोतच्या ठिकाणावरून दुर जातो तेव्हा काय होते मी जर दुर गेलो मी तुम्हाला जास्तीची माहिती देत आहे मी तुम्हाला हे सांगत आहे कि H0 आणि H0 त्यांचाकडे ज्याला आपण asymptotic फॉर्म्स म्हणतो ते आहे सामान्यतः तुम्ही क्लोज फॉर्म मध्ये Hankel किंवा Bessel Function नाही लिहू शकत ते विशेष Function आहेत त्यांना क्लोज्ड फॉर्म समीकरण नसतात पण काही मर्यादित खूप छोटा X किंवा खूप मोठा X जेकाही त्यांचा एक अंदाजे फॉर्म असतो आणि तोच फॉर्म इथे मोठ्या r किंवा X साठी लिहिला आहे आता याचाकडे बघता तुम्हाला लक्षात येईल कि कोणता फॉर्म ते कोणता फॉर्म physically मान्य आहे विध्यार्थी दुसरा दुसरा कारण कि विध्यार्थी कारण तो क्षय होतोय दोघे हि क्षय होतोय या दोघांचे amplitude काय आहे तर मोठ्या X साठी दोन्ही शून्य होतात Huh तुम्हाला विरुद्ध कार्य का करावं लागेल ते एक phasor आहे जे कि सारखे oscillating करत राहणार आहे पण amplitude चे क्षय होत आहे तर हि टर्म इथे दोन्ही बाजूने लिहूया ते म्हणजे स्पेस आणि टाईमच पूर्ण सोल्युशन असेल आपण phasor सोबत तेच केला ते सोडवा हे घ्या आणि त्यातील रिअल पार्ट घ्या विध्यार्थी पॉसिटीव्ह घ्या वेव कोणत्या दिशेने जात आहे विध्यार्थी पॉसिटीव्ह r ती बाहेर जात आहे का दोन्ही वेव बाहेरच्या दिशेने आहेत का विध्यार्थी नाही दुसरी आहे फक्त दुसरी वेव बाहेरच्या दिशेने जाणारी आहे ती आहे आणि हि दुसरी विध्यार्थी आतल्या दिशेने आतल्या दिशेने येणारी वेव कारण ते आहे तर इथे physical ज्ञान आणि गणिती सूत्रांचे थोडे चांगले स्पष्टीकरण आहे बरोबर तर निरीक्षकावर आधारित ते फक्त बाहेर जाणारी वेव पाहतो तर ते a0 असे सुचवते तर मी त्याचे अंतिम फॉर्म आहे तर आपण इथे सामान्य सोल्युशन पासून सुरवात केली होती आणि a0 हे एकच अर्थपूर्ण गोष्ट आहे असे आपण म्हणालो होतो आणि मला हे मिळाले तर मग माझी समस्या संपली का हो एकदम बरोबर ते आता जवळ जवळ झालच आहे फक्त ते त्रासदायक b सोडून जे अजून मला त्याची काय value आहे ते माहीतच नाही पण मला ते माहित पाहिजेच नाहीतर तो सगळीकडे असेल तर अशी काय गोष्ट आहे जी आपण आत्तापर्यन्त टाळत होतो r 0 बरोबर आणि आपल्याकडे ते टाळण्यासाठी एक चांगले कारण आहे कारण जसे आपण शोधले होते Bessel Function Y हे minus infinity ला जाऊ द्या पण मला जर पूर्ण सोल्युशन पाहिजे असेल तर इथून सुटका नाहीये मला आता मूळला ला जावं लागेल तर मग singularities आणि infinities साठी अशी कोणती सुरक्षित पद्धत आहे विध्यार्थी लिमिट लिमिट हे एक गोष्ट आहे जे आपण 1D ग्रीन्स function मध्ये पाहिले होते जेव्हा आपल्या कडे डेल्टा function होता तेव्हा आपण ते थेट सोडवले होते का अजून काहीतरी केले होते विध्यार्थी आपण ते केले आपण integrate केले बरोबर तर जेव्हा तुम्हाला सिंग्युलॅरिटी दिसेल सगळयात चांगले तुम्ही integrate करा जेणेकरून तुम्हाला मर्यादित प्रमाण मिळेल नाहीतर अमर्यादित प्रमाण असल्यास तुम्हीतरी काय करणार